आपल्या मागील दोन सत्रांमध्ये आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स या विषयावर चर्चा केली होती तुम्हाला आठवत असेल की सर्वप्रथम आपण हे बघितलं होतं की गव्हर्नन्स म्हणजे काय त्याचे मुख्य तत्व काय आहेत आणि त्याच्या संबंधीची रचना कशी असते ह्यात अँगल अमेरिकी मॉडेल हे एक प्रबळ मॉडेल आहे त्यानंतर जर्मन जपानी मॉडेल चिनी मॉडेल आहेत आणि आपण चर्चा केली होती ती प्राचीन भारतीय मॉडेलच्या ठळक वैशिष्ट्यांची आज आपण चर्चा करणार आहोत एका अत्यंत चित्तवेधक प्रकरणाबद्दल ज्याला एनरॉन प्रकरण असे म्हटले जाते हे प्रकरण 2001 सालच आहे ज्यात उद्योग जगातील सर्वात मोठी फसवेगिरी झाली आणि यातील उल्लेखनीय बाब म्हणजे गव्हर्नन्सचे म्हणजे कंपनी कारभार सांभाळण्याची विफलता एक अशी कंपनी जिला असामान्यरित्या चांगली कंपनी अत्यंत यशस्वी कंपनी आणि सर्व निकषांचे पालन करणारी कंपनी दाखवल्या गेली ती खरं पाहता एक फसवेगिरी करणारी कंपनी होती तर आपण बघूया की हे सर्व प्रकरण नेमकं काय होतं हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जगभरात कंपन्यांच्या गव्हर्नन्स संबंधी यंत्रणांमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले तर आता आपण एनरॉन प्रकरणाच्या दोन गोष्टींवर बोलू एक तर आपण बघू की या प्रकरणाची पार्श्वभूमी काय होती आणि दुसरं असं की कंपनीच्या कर्जबाजारी होण्या मागे काय कहाणी होती एनरॉन ही एक उर्जा क्षेत्रात काम करणारी फार मोठी कंपनी होती ती मुख्यतः अमेरिकेत वीज पुरवठा करण्याचं काम करत असे आणि नंतर तिने निर्मिती क्षेत्रात सुद्धा काम सुरू केलं आणि जगभरात अनेक ठिकाणी वीज निर्मिती केंद्र सुरू केले जेव्हा ही कंपनी कोसळली तेव्हा यापैकी अनेक निर्मिती केंद्र सुरू होती कंपनीचे व्यवस्थापन व्यावसायिक रित्या केल्या जात होते त्या अनुषंगाने कुठल्याही भागधारकाकडे 21 टक्क्यांपेक्षा जास्त समभाग नव्हते आणि असे म्हटल्या जाते की एखाद्या उद्योग समूहातील कंपनी पेक्षा व्यावसायिक कंपनी नेहमी चांगली असते अनेक संस्था महामंडळ बँका धर्मदाय संस्था इत्यादी या कंपनीचे प्रमुख भागधारक होते कागदोपत्री ही एक अमेरिकन कंपनी होती जीचा कारभार एक अत्यंत चांगले व्यवस्थापकीय मंडळ सांभाळत होतं कंपनी अमेरिकेत युस्टन या शहरात स्थित होती आणि मुख्यतः ऊर्जेचा व्यापार आणि वितरण या क्षेत्रात काम करत होती आणि नंतर त्यांनी विजेची निर्मिती सुरू केली ऊर्जेचे नियमन रद्द करण्याचे समर्थन करण्यासाठी ही कंपनी चांगलीच प्रसिद्ध होती त्यांना वितरण करण्यासाठी पुष्कळ स्वातंत्र्य हवे होते आणि या गोष्टीच्या वकिली साठी त्यांनी बराच पैसाही खर्च केला होता आपल्या अस्तित्वाच्या केवळ पंधरा वर्षातच ही कंपनी एक अत्यंत महत्त्वाची कंपनी म्हणून उदयास आली 21000 कर्मचारी असलेली ही कंपनी अमेरिकेत सातव्या क्रमांकाची व जगात 16 व्या क्रमांकाची मोठी कंपनी होती असा तिचा दरारा होता वर्ष 2000 मध्ये या कंपनीच्या रोख्यांची किंमत 90 डॉलर्स पर्यंत पोहोचली आठ ते नऊ महिन्यांच्या कालावधीतच कंपनीच्या रोख्यांची किंमत 40 पासून 90 पर्यंत पोहोचली आणि बाजार भांडवल 80 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचले लक्षात असू द्या की ही एक मोठी रक्कम होती विशेषतः 2001 मध्ये आणि कंपनीचा महसूल त्यावेळी 139 अब्ज डॉलर्स इतका होता आर्थर अँडरसन हे कंपनीचे लेखापरीक्षक होते ते कंपनीचे सल्लागार ही होते संचालक मंडळाचे 14 सदस्य होते यापैकी दोन अंतर्गत सदस्य होते जे कार्यकारी निदेशक सुद्धा होते कार्यकारी मंडळाचे इतर सर्व सदस्य निरनिराळ्या कुटुंबातले व निरनिराळ्या समूहाचे होते आणि हे सर्व व्यावसायिक होते बहुतांश निदेशकांजवळ काही प्रमाणात कंपनीचे शेअर्स होते आणि नियोजन असे होते कि निवृत्तीच्या वेळी त्यांच्याजवळ बरेचसे स्टॉक ऑप्शन्स असतील व्यवस्था अशी होती की कंपनीच्या नोकरी दरम्यानच नव्हे तर भूतकाळातही कंपनीच्या रोखे करवी ही लोक खूप पैसा बनवू शकतील कागदोपत्री ही एक अत्यंत मजबूत व्यवस्था होती वास्तवात मात्र कंपनीत बरेचसे गैर प्रकार चालत असायचे अँड्रॉ फास्टॉ जे या कंपनीचे प्रमुख वित्त अधिकारी होते यांनी काही भागीदारी तयार केल्या होत्या ज्या गिधडासारख्या आणि आत्यानंदी होत्या अशा प्रकारे कंपनीच्या प्रमुख कर्मचाऱ्यांनी काही भागीदारी संस्था निर्माण केल्या होत्या आणि मुख्य कंपनी एनरॉनला या छोट्या भागीदारी संस्थानमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी होती अशा पद्धतीने त्यांनी खाजगी व्यवसाय सुरू केले ज्यात ते स्वतःच मालक होते वर्ष 2000 मध्ये कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष केनेथ ले हे तीन वेळा डिक चेनी यांना भेटले लक्षात असू द्या डिक चैनी हे एक अत्यंत महत्वाचे राजकारणी होते ते अमेरिकेचे राज्य सचिव होते आणि त्यांच्याशी झालेल्या भेटी मुख्यतः ऊर्जा धोरणा संबंधी असायच्या आणि वर्ष 2001 मध्ये जे ऊर्जा धोरण घोषित करण्यात आले ते ऊर्जा क्षेत्राच्या हिताचे होते विशेषतः एनरॉनच्या हिताचे एनरॉनचा एक मोठा राजनैतिक दबदबा तयार झाला ज्यामुळे ते अमेरिकी सरकारच्या धोरणांना कंपनीच्या फायद्यासाठी प्रभावित करू शकत होते 14 ऑगस्ट 2001 या तारखेला म्हणजे फक्त एकाच वर्षात जेफ स्किल्लींग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा राजीनामा दिला आणि केनेथ ले पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी झाले आता इकडे शेअर बाजारात अशी समजूत निर्माण झाली की मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला म्हणजे कंपनीत काहीतरी चुकीचे चालले आहे याचा परिणाम असा झाला की कंपनीच्या रोख्यांची किंमत कमी होऊ लागली आणि कंपनीच्या स्थिरतेसंबंधी गुंतवणूकदार चिंतित झाले लगेचच एक साखळी प्रतिक्रिया होऊ लागली एनरॉनने आपल्या भागभांडवलासाठी हेजिंग केले होते आणि जसजसे रोख्यांच्या किमती कमी होऊ लागल्या तसतसे हेजिंगमुळे कंपनीला अधिक अधिक नुकसान होऊ लागले आपण बघू शकतो की डिसेंबर 2001 मध्ये कंपनी दिवाळखोरीला आली अशी झाली रोख्यांच्या किमतींची चढ उतार जानेवारी 2000 मध्ये ही किंमत 40 एवढी होती काही दिवसातच ती 70 डॉलर्स पर्यंत पोहोचली आणि वर्ष 2000 च्या अखेरीस ती 90 डॉलर्स एवढी झाली वर्ष 2001 च्या अखेरीस मात्र ती 90 डॉलर्स वरून एक डॉलर पर्यंत घसरली कंपनी दिवाळखोर घोषित करण्यात आली आणि तिला बंद करावे लागले तर आपण बघू शकतो की संचालनाच्या अपयशामुळे आणि सत्तेत असलेल्या भ्रष्ट अधिकारी लोकांमुळे एक एवढी मोठी कंपनी काहीशा कालावधीतच कोलमडू शकते हे लोक एकमेकांना तर फसवतच होते पण असे कृत्य कंपनीच्या मोडकळीस येण्याला कारणीभूत ठरले तर अशा पद्धतीने कंपनी दिवाळखोरीला आली जुलै महिन्यापर्यंत जे अहवाल कंपनीने दिले होते त्यात कंपनीची भरभराटी होत आहे असे नमूद केलेल्या जायचे जुलै अगोदरच्या तिमाही निकालात कंपनी नफा कमावते आहे असे दाखविण्यात आले होते आणि जुलै महिन्यात जो तिमाही निकाल आला त्यात प्रथमच कंपनीने मोठे नुकसान केल्याचे दाखवले होते ऑक्टोबर महिन्या आखेरचा जो तिसरा तिमाही निकाल आला त्यात कंपनीने 600 दशलक्ष डॉलर्स इतके नुकसान केल्याचे नमूद केले होते आणि ही बाब अत्यंत आश्चर्यकारक होती परिणामी भांडवल बाजारात कंपनीच्या रोख्यांची किंमत 30 वरून 20 पर्यंत आली आणि नोव्हेंबर महिन्यात हे उघडकीस आले की इतकी वर्षे कंपनी आपण कमावलेल्या नफ्याच्या आकडेवारीची अतिशयोक्ती करत होती म्हणजे नफ्याचे आकडे वाढवून जाहीर करत होती आणि मग एकाच महिन्यात म्हणजे डिसेंबर 2001 मध्ये कंपनी दिवाळखोरीला आली कंपनीची कारभार सांभाळण्याची रचना अत्यंत गुंतागुंतीची होती अर्थात तिथे हे भाग धारक होते आणि संचालन मंडळ सुद्धा होतं संचालन मंडळाचे अध्यक्ष केनेथ ले होते तिथे लेखा आणि आपूर्ति म्हणजे ऑडिट अँड कॉम्पेन्सेशन समिती सुद्धा होती व्यवस्थापकीय चमूमध्ये केनेथ ले हे मुख्य कार्यकारी अधिकारी होते फास्टॉ हे मुख्य वित्त अधिकारी होते आणि अजून काही लोक होते कंपनीचे धोरणात्मक आणि आचारसंहिता संबंधीचे दस्तैवज़ होते ज्याच्या मार्फत संचालन मंडळ आणि व्यवस्थापन दोन्हीचे नियमन अपेक्षित होते परंतु असे होताना किंवा त्यासंबंधीचे मार्गदर्शन कधी आढळले नाही कंपनीच्या लेखापरीक्षकांनी या सर्व गोष्टींची देखरेख करणे अपेक्षित होते परंतु त्यांचे कंपनी मध्येच विविध प्रकारचे नको ते संबंध होते लेखा परीक्षक असण्या व्यतिरिक्त ते कंपनीचे सल्लागारही होते व त्या नात्याने प्रचंड पैसा कमवीत होते आणि एका प्रकारे ते कंपनीला आपले वही खाते हाताळण्याची म्हणजेच गैरव्यवहार करण्याची मुभा देत होते काही बाहेरील न्याय संस्था सुद्धा कंपनीच्या सल्लागारांपैकी होत्या आणि त्यांनाही कंपनीकडून भरपूर आर्थिक बक्षिसे दिली जायची तर व्यावसायिक असूनही या संस्था आपली कार्य योग्य रीतीने पार पाडीत नव्हत्या आंतरिक लेखा परीक्षक आणि विसलब्लोअर यांसारखे इतर लोकही अपयशी ठरले शिवाय व्यवस्थापन मंडळातील वरिष्ठ लोकांनी तयार केलेल्या भागीदारी कंपनीच्या ऐवजी स्वतःच नफा कमवीत होत्या आता शेरोंन वाटकिन्स या विसलब्लोअर म्हणून प्रसिद्धीस आल्या त्यांना कंपनीच्या हिशोबामध्ये बरीच अस्पष्टता आणि अनियमितता दिसून आली त्या एक बाहेरील व्यक्ती होत्या आणि त्यांच्या लक्षात आले की या गीधडी वृत्तीच्या आणि आत्यानंदी भागीदारीचा गैरवापर कंपनी करते आहे या अस्थिरतेबद्दल त्यांनी लेखी स्वरूपात अध्यक्ष केनेथ ले आणि लेखा परीक्षक अथर अँडरसेन यांना कळविले थोड्याच कालावधीत बाजारात सुद्धा ही बातमी पसरली आणि एनरॉन कंपनी कोसळली या घडामोडींच्या संपूर्ण काळात केनेथ ले हे कंपनीचे प्रभारी होते निरनिराळ्या हुद्द्यांवर आणि निरनिराळ्या क्षमतेत काम करत असताना त्यांनी भरपूर राजनैतिक योगदान केले वर्ष 2001 मध्ये त्यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बुश यांचेकडे एक लाख डॉलर्स इतकी देणगी दिली त्यानंतर बुश यांनी त्यांना आपल्या अवस्थांतर संघाचे सल्लागार म्हणून आमंत्रित केले तर ज्यांना असे वाटते की भारतात खूप भ्रष्टाचार आहे त्यांनी लक्षात ठेवावे कि अमेरिकेमध्ये त्याहून फार जास्त प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि एनरॉन हे त्याचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे याचे कारण असे की अमेरिकेतील दोन प्रमुख राजकीय पक्षांसाठी एनरॉन हा एक मोठा देणगीदार होता आणि अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या गैरव्यवहारांवर पडदा झाकल्या जात होता याची कारणे काय होते लेखा फसवणूक नेमकी काय होती हे लक्षात घ्या की वास्तविक नफा फार कमी होता पण नोंदविलेला नफा फार मोठ्या प्रमाणात दाखवला होता आणि हे फक्त वर्ष 2000 साठी नसून मागील सर्व चार वर्षांकरिता म्हणजे 1996 ते 2000 पर्यंत हे असे गौडबंगाल होत आले होते आणि अशाप्रकारे फार जास्त नफा दर्शविल्या जात होता लेखा संबंधीचे काही गैरप्रकार अशा प्रकारचे होते एक तर आपण बघितले की कमावलेल्या नफ्याची अतिशयोक्ती केल्या जायची त्यानंतर कमी अवमूल्यन इत्यादी सारखे चुकीचे लेखा धोरण जरूर असताना तरतूद न करणे निरनिराळ्या संभाव्य जोखीमान बद्दल माहिती देऊन तरतूद न करणे आणि जागतिक स्तरावर निर्माण केलेल्या असंख्य सहाय्यक कंपन्या तर त्यांनी अनेक ठिकाणी तथाकथित वीज निर्मिती केंद्रे सुरू केली होती आणि यांमध्ये कागदोपत्री फार मोठी गुंतवणूक केल्या जात होती ही वीज निर्मिती केंद्रे फार काही काम करत नव्हती पण त्यांच्याकडून एक मोठी रक्कम एनरॉन कंपनीला रॉयल्टी च्या नावाखाली दिली जात होती वही खात्याच्या दृष्टीने या रकमेला एनरॉन आपल्या सहाय्यक कंपन्यांच्या खात्यामध्ये नफाच्या बाजूने 'भांडवली खर्च' म्हणून दाखवत होते जेव्हा कंपनी बुडाली त्यावेळेला हे उघडकीस आले की ही निर्मिती केंद्रे काही करत नसून त्यांना सतत नुकसानच होत होते तीन ते चार वर्षां पासून ते ह्या खर्चाला भांडवली प्रगतीपथावर चे काम दाखवत होते एक लक्षात घ्या की की या उद्योग क्षेत्राचे स्वरूप असे आहे आहे की यात जेस्टेशन चा कालावधी म्हणजे गुंतवणूक सुरू केल्यापासून तर वीज निर्मिती सुरु होईल पर्यंतचा कालावधी हा फार मोठा असतो आणि याच काळात कंपनीने वही खात्यांची अफरातफर केली तुम्हाला आठवत असेल की भारतात एनरॉनचा प्रकल्प रत्नागिरी जवळ दाभोळ येथे सुरू केला होता आणि इथे सुद्धा त्यांनी आणि त्यांच्या सहाय्यक कंपनीने कॉर्पोरेट आणि राजनैतिक अशा दोन्ही प्रकारचे गैरव्यवहार केले हीच पद्धत त्यांनी जगभरात असलेल्या त्यांच्या निर्मिती प्रकल्प असलेल्या अनेक ठिकाणी आमलात आणली मात्र अमेरिकेतील त्यांच्या वही खात्यात त्यांनी 'आंतरिक उत्पन्ना द्वारे निर्माण झालेला नफा' असे अहवालात नमूद केले संक्षिप्त स्वरूपात सांगायचे झाले तर कंपनी आणि त्यांचे जगप्रसिद्ध असलेले लेखापरीक्षक म्हणजेच आर्थर अँडरसेन यांच्यात तात्विक मतभिन्नता आणि वैचारिक भेद निर्माण झाले होते तुम्ही 'बिग फोर' ह्या जगातील सर्वात मोठ्या चार कन्सल्टिंग कंपनींना दिलेली उपमा ऐकली असेल आर्थर अँडरसेन ही त्यातील एक अत्यंत सन्मानित कंपनी होती आणि ती एनरॉन पेक्षाही मोठी होती परंतु इथे ती अनेक प्रकारच्या परस्पर विरोधी भूमिकेत सापडली होती ते लेखापरिक्षक होते आणि सल्लागारही होते व त्यांचा करार दरवर्षी आपोआप नूतनीकृत केल्या जायचा आणि ते सुद्धा या फसवणुकीचा एक भाग झाले होते म्हणून लेखापरीक्षक या नात्याने असलेल्या त्यांच्या स्वातंत्र्यावर परिणाम झाला होता वही खात्यांच्या देखरेखी संबंधी आणि कर्मचारी धोरणात अपयश होतेच हे सर्व गैरव्यवहार स्वतंत्र संचालकांच्या सुद्धा लक्षात आले नाही आपण बघितले होते की संचालक मंडळावर कार्यकारी संचालक अकार्यकारी संचालक आणि स्वतंत्र संचालक असतात एनरॉन ही एक व्यावसायिक रित्या चालवलेली कंपनी होती म्हणून समूहाला उन्नत करण्यासारखे काही नव्हते लेखापाल वकील व कॉर्पोरेट व्यावसायिक यांसारखे अनेक प्रतिष्ठित लोक संचालक मंडळावर होते परंतु झालेले गैरव्यवहार समजण्यात ते विफल ठरले कंपनीने एका मोठ्या निवृत्ती निधीची व्यवस्था केली होती ही रक्कम कंपनीच्या स्वतःच्या कर्ज रोख्यांमध्ये गुंतवली जायचे आणि त्यातील काही हिस्सा रोख्यांच्या किमतीला प्रभावित करण्यासाठी वापरल्या जायचा त्यामुळे निवृत्ती निधीचे मोठ्या प्रमाणावर दुर्दैवी नुकसान झाले कारण जेव्हा कंपनी बुडाली तेव्हा कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या व त्यांना मिळणारी निवृत्ती रक्कम आधीच प्रभावित झाले होते पण माझी मुख्य कार्यकारी अधिकारी चलाख होता आणि त्याने आपल्या नावावर असलेले सर्व रोखे आधीच विकून त्यातून मोठे रक्कम स्वतःसाठी उभी केली तर कंपनीत असलेल्या उच्चपदस्थ व्यक्तींना चाललेल्या गैरव्यवहारांची माहिती होतीच आणि त्यांनी कर्मचाऱ्यांच्या व छोट्या भागधारकांच्या नुकसानावर भरपूर पैसा कमवला तेव्हा तिथे राजनैतिक गोंधळ सुद्धा होता एनरॉन कंपनी आणि राजकीय पक्षांमध्ये मजबूत संबंध होते आणि कदाचित म्हणूनच अमेरिकी शासन या परिस्थितीचे निरीक्षण करण्यात असमर्थ ठरले मॅनेजरियालिजम म्हणतात अशी परिस्थिती त्यावेळेला तिथे होती म्हणून तेथील मॅनेजर लोकांनी आपले साम्राज्य उभे केले अधिकृत मानधन आणि भागीदारी या दोन्ही मार्गांनी ते भरपूर नफा कमवत होते संचालक मंडळात संघर्षाची परिस्थिती होती आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यात एनरॉनचे संचालक मंडळ विफल ठरले विविध प्रकारच्या अन्य संबंधांमधून मंडळाला फायदा होतच होता संचालक मंडळाचे सदस्य स्वतंत्र असणे अपेक्षित असते परंतु सल्लागार आणि इतर शुल्क या नावाखाली ते एनरॉन कडून पैसा घेत होते अशा पद्धतीने मंडळाचे स्वातंत्र्य अस्तित्वात नव्हते त्यांच्याकडे स्टॉक ऑप्शन्सच्या योजना होत्या म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापक कर्मचारी इत्यादी आनंदी होते कारण या स्टॉक ऑप्शन्स द्वारे ते भरपूर पैसा कमवीत होते कागदी स्वरूपात ही एक चांगली प्रोत्साहनपर गोष्ट होती ज्या कारणाने ते चांगले काम करून कंपनीचा नफा वाढवू शकत होते परंतु या सोयीचा गैरवापर होऊ लागला आणि ही लोक झालेला नफा कमी जास्त प्रमाणात हाताळू लागली अशा पद्धतीने कंपनीच्या खात्यात जास्त नफा दाखवून शेअर बाजारात कंपनीच्या रोख्यांच्या किमतीला अल्प कालावधीसाठी वाढवू लागले जेणेकरून या कालावधीत ते भरपूर पैसे मिळवू शकतील नियंत्रण आणि व्यवस्थापन एकमेकांवर पसरत होते आपण अगोदरच बघितले होते की तेथे कॉर्पोरेट भागीदारी होत्या व्यवसाय स्वातंत्र्य नव्हते खाजगी कंपनी आणि भागीदारी कंपनी एनरॉन साठी गुंतवणुकीचे पर्याय होते अशा कंपन्यांमध्ये एनरॉन गुंतवणूक करू लागली आणि दोन्हीकडून नफा कमवू लागली आपण हे अगोदरच बघितले होते आता वित्तीय व्यवस्थापनाचे सुद्धा अपयश दिसू लागले मुख्य वित्तीय अधिकार्याचे काम निकृष्ट दर्जाचे होते वित्तीय अहवाल बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अत्यंत गुंतागुंतीचे होते वित्त तज्ञ सुद्धा समजू शकत नव्हते की यात काय लिहिले आहे आणि या संबंधी व्यवस्थित नोंदी आणि तपशील सुद्धा ठेवले नव्हते अशाप्रकारे सर्व जमाखर्च मुद्दामून गोंधळात टाकणारे बनविले होते नंतर अहवालाचे पुनरावलोकन करण्यासाठी तयार केलेले विशेष पथक सुद्धा आपले काम करण्यात अयशस्वी ठरले आपण हे अगोदरच बघितले होते की पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त निवृत्ती निधीचा पैसा कंपनीच्याच रोख्यांमध्ये गुंतवला होता तर सामान्य ध्येय कंपनीची कार्यक्षमता वाढविण्या ऐवजी कंपनीच्या रोख्यांची किंमत वाढविणे हे झाले होते हे सर्व झाल्यानंतर बऱ्याच सुधारणा सुचविल्या गेल्या त्यापैकी एक ही होती की लेखा परीक्षकाला इतर कुठलीही सेवा देण्याची परवानगी नसावी कारण असे केल्यास त्यांच्या कार्याशी तडजोड होते त्यामुळे सरकार आणि स्टॉक एक्सचेंज यांना अत्यंत जागरूक असण्याची गरज आहे आणि त्यांना भांडवल बाजारातील आंतरिक व्यापार रोखण्याच्या दृष्टीने आपले नियम कडक करणे सुद्धा गरजेचे आहे कारण असे की कंपनीच्या रोख्यांचा आंतरिक व्यापार करण्यात कंपनीची धुरा सांभाळणारे लोकच सहभागी होते ह्या व्यतिरिक्त निवृत्ती निधीतील किती टक्के रक्कम कंपनीच्या व रोखण्यामध्ये गुंतवली जाऊ शकते यावर नियंत्रण असण्याची गरज आहे एका चांगल्या लेखा अहवाल आणि वित्तीय अहवालाच्या व्यवस्थेची गरज होती मला वाटतं प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट च्या स्वरूपासंबंधी आपण अगोदर चर्चा केलीच आहे यांच्या अमेरिकी स्वरूपा पेक्षा भारतीय स्वरूप जास्त चांगले व पारदर्शी आहेत आता अमेरिकेतही यांचे स्वरूप सुधारले आहे पण गरज आहे ती मात्र कमी गुंतागुंतीच्या अहवाल पद्धतीची ज्यामुळे प्रॉफिट अँड लॉस आणि काश फ्लो सारखी दस्तऐवज सहज वाचता येतील तर या सर्व सुधारणा सुचवल्या गेल्या होत्या आता आपण ते कायदे बघूया जे बदलल्या गेले होते आणि ज्यांच्यात काही बदल केले होते विशेषतः एनरॉनच्या समस्येमुळे आणि ह्यासाठी सुद्धा की अमेरिकेतील बऱ्याच दुसऱ्या कंपनी अशा समस्यांमध्ये गुरफटलेल्या होत्या एक कायदा होता सर्बन्स ऑक्सले कायदा ज्याचे लोकप्रिय नाव एस ओ एक्स असे आहे हा एक फार महत्त्वाचा अमेरिकी कायदा आहे पण ह्याने इतर देशातील नियमन सुद्धा प्रभावित केले तर मी संक्षिप्तपणे हे सांगू इच्छितो की ह्या कायद्यामुळे केवळ अमेरिकेतच नव्हे तर इतर देशातही लेखापरीक्षण करण्याच्या आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स पद्धतीवर चांगलाच सकारात्मक परिणाम झाला आहे थोडक्यात इतिहास असा आहे सर्बन्स आणि ऑक्सले ही नावे दोन काँग्रेसमेनची आहेत ज्यांचा संबंध या कायद्याशी आहे जो सार्वजनिक कंपनीच्या लेखा सुधारणा आणि आणि गुंतवणूकदार संरक्षणाशी निगडित आहे या कायद्याचे दुसरे नाव 'कॉर्पोरेट आणि लेखा उत्तरदायित्व आणि जबाबदारी आणि पारदर्शकता' असे आहे मी फक्त नावे वाचली कारण तुम्हाला समजेल की ह्या कायद्यातील मजकूर काय आहे तर मुख्य उद्देश लोकांचा आत्मविश्वास पुनर्स्थापित करणे हा होता कारण एनरॉनच्या घोटाळ्यानंतर लोकांचा आत्मविश्वास ढासळला होता तसेच नैतिक व्यवसाय पद्धतीचे आश्वासन सुद्धा गरजेचे होते कारण अति लोभी वृत्तीमुळे नैतिकता हरवली होती एनरॉनचा घोटाळा काय होता हे आपण बघितले होते अमेरिकेत साखळी व्यवसाय असलेल्या 'वर्ल्ड कॉम' नावाच्या कंपनीत सुधा मोठा गैरव्यवहार झाला होता आता कायद्याच्या काही प्रमुख तरतूददिबद्दल थोडक्यात बोलू एका नवीन मंडळाची स्थापना करण्यात आली ज्याचे नाव 'सार्वजनिक कंपनी लेखा पर्यवेक्षण मंडळ' असे होते एका प्रकारे हे लेखा परीक्षकांचे नियमन मंडळ होते जे विना नफा संस्था म्हणून कार्यरत होते ही एक व्यावसायिक संस्था होती जी भारतातील आय सी ए आय ह्या संस्थेशी समतुल्य असल्याचे म्हणता येईल यांना काही विशेष अधिकार नसून ही संस्था एक सार्वजनिक लेखा पर्यवेक्षण मंडळ आहे व त्यांचे मुख्य काम लेखा परीक्षकांचे पर्यवेक्षण करणे आहे आता लेखा परीक्षकांच्या स्वातंत्र्याबद्दल काही लेखा परीक्षकांना सल्ला व अन्य सेवा देण्यावर प्रतिबंध आहेत आणि त्यांना स्वतःच्या भागीदारांना आळीपाळीने बदलणे अनिवार्य आहे आपल्या कार्याच्या तत्वांशी कुठलाही संघर्ष टाळायला हवा म्हणून एखाद्या व्यक्तीने मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मुख्य वित्त अधिकारी पदावरून राजीनामा दिला असल्यास त्याला कुठलीही लेखा परीक्षणाची जबाबदारी देऊ नये कॉर्पोरेट उत्तरदायित्व लेखा परीक्षण समितीसाठी किमान स्वातंत्र्याचे मापदंड प्रस्थापित करते मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य वित्त अधिकारी यांनी नियतकालिक अहवाल सत्यता आणि अचूकतेसाठी प्रमाणित करावे वर्धित आर्थिक प्रकटीकरण गैर बॅलन्स शीट व्यवहार आणि वास्तविक प्रकटीकरणासाठी नवीन लेखा मानक आणले गेले विश्लेषकांच्या कार्याचा संघर्ष विश्लेषक शेअर बाजारात कार्यरत असतात कंपनीच्या कार्यपद्धतीशी त्यांचा संघर्ष असू शकतो तर संशोधनाच्या वस्तुनिष्ठतेची सुधारणा आणि गुंतवणूकदारांना उपयुक्त आणि विश्वासार्ह माहिती पुरवणे हा एक उद्देश होता आयोग संसाधने आणि अधिकार एस ई सी ने कायद्यांतर्गत कामकाजावर योग्य देखरेखीसाठी आयोग तयार केले अभ्यास आणि अहवाल अमेरिकेचे महालेखानियन्त्रक जी एक सार्वजनिक संस्था आहे यांनी सार्वजनिक लेखा संस्था एकत्रीकरणावर अभ्यास केला त्यात असे आढळून आले की काही संस्था जसे की प्राईस वॉटरहाऊस कूपर मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्नात होत्या म्हणून हा अभ्यास ह्या गोष्टींच्या परिणामांना अनुसरून होता कॉर्पोरेट आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या फसवणूकीची जबाबदारी साधारणपणे पांढरपेशी गुन्ह्यांचा हिशोब फारसा ठेवला जात नाही आणि त्यांच्याकडून जास्त दंड सुद्धा आकारला जात नाही पण आता त्यांच्याकडून जास्त दंड आकारल्या जाऊ लागला तर पांढरपेशी गुन्ह्यांच्या दंडात वाढ करण्यात आली कॉर्पोरेट कर परतावे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फतच दिले गेले पाहिजे म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी जास्त जबाबदार होतील कॉर्पोरेट फसवणूकीची जबाबदारी देखील वर्धित केली गेली पुढे आणखीन एक दुरुस्ती करण्यात आली जेथे नाव जे ओ बि एस कायदा असे होते ही दुरुस्ती एस ओ एक्स कायद्याला सौम्य करण्यासाठी व त्याला छोट्या उद्योगांचे प्रतीक असल्याचे दर्शविण्यासाठी केल्या गेली हा कायदा अशा सर्व अमेरिकी किंवा बाकी अंतर्राष्ट्रीय कंपन्यांना लागू होतो ज्या ऋण किंवा समभागांसाठी अमेरिकेत नोंदणीकृत आहेत म्हणूनच हा एक जागतिक कायदा झाला आहे लेखापरीक्षण करणाऱ्या सर्व कंपनींना सुद्धा हा लागू आहे हा कायदा फार जास्त नियंत्रण आणेल यासाठी त्याची थोडीफार टीका झाली पण एकंदरीत गुंतवणुकीचा आत्मविश्वास आणि अचूक व विश्वासार्ह विधानांच्या दृष्टीने या कायद्याची बरीच प्रशंसा झाली तर संपूर्ण हेतू नैतिक संस्कृती तयार करणे व जोपासणे हा होता आपण हे अगोदरच बघितले आहे की भारतीय पद्धतीत नीतीतत्व व नैतिकतेला महत्व दिले जाते अमेरिकी कायद्यात सुद्धा नैतिक संस्कृतीला महत्त्व आहे जगातील इतर देशांमध्ये सुद्धा सी एस ओ एक्स सारखे कायदे अमलात आणले गेले जर्मनी जपान दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमध्ये ही असे कायदे आणले गेले काही दुरुस्ती भारतात पण केल्या गेल्या आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स कायदे आणि नियम आज जास्त कठोर आहेत याबरोबर आपण आता कॉर्पोरेट गव्हर्नन्स संबंधी आपली चर्चा थांबवूया आपण बघितलं की गव्हर्नन्स म्हणजे काय यासंबंधी आपण काही जागतिक मॉडेल्स सुद्धा बघितले आणि मग आपण गव्हर्नन्सच्या अपयशाचे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणून एनरॉन कंपनीची केस बघितली त्यानंतर आपण एस ओ एक्स आणि इतर कायद्या संबंधी सुधारणांवर सुद्धा बोललो आता आपण इथे थांबू